शुभ दुपार तर या आठवड्यात आम्ही घटकां च्या डिझाईन शी संबंधित चार सचित्र उदाहरणे पाहू परंतु आम्ही तपासू की प्रणाली पातळी पासून ते घटक पातळी पर्यंत डिझाईन बला मध्ये वेगवेगळ्या परिस्थितींसाठी एका मजल्या च्या संरचनेसाठी बहुमजली संरचनेसाठी कसे पोहोचू आणि जेव्हा आम्ही एक मजली संरचनांशी संबंधित असतो तेव्हा मला दोन्ही स्थिती पाहायला आवडेल एक स्थिती जेथे तुमच्याकडे लवचिक डायफ्राम असेल आणि एक स्थिती जेथे तुमच्याकडे एक कडक डायफ्राम असेल तर पहिले सचित्र उदाहरण एकाच मजल्या वरील इमारतीच्या भुकंपाच्या विश्लेषणाशी संबंधित आहे आणि ही इमारत लवचिक डायफ्रामसह प्रदान केली गेली आहे म्हणून आम्ही कदाचित एखाद्या लाकडी डायफ्रामसह किंवा धातूसह लाकूड संमिश्र असलेल्या संरचनेकडे पाहत आहोत ज्याला लवचिक डायफ्राम म्हणून देखिल वर्गीकृत केले जाऊ शकते तर आपण कोणत्या पैलुंचा विचार करणे आवश्यक आहे प्रामुख्याने जेव्हा आपण लवचिक डायफ्रामचा सामना करतो आपण या विशिष्ट उदाहरणात पहात आहोत ती लवचिक डायफ्राम असलेली एक इमारत आहे तुम्ही मॅसोनरी च्या भिंती साठी आवश्यक असलेल्या डिझाईन बला वर देखील पोहोचा आणि नंतर परिमाण पुरेसे आहेत की नाही हे तपासून पाहावे लागेल किंवा आम्हाला रिइन्फोर्समेंट ची आवश्यकता आहे का वगैरे वगैरे ठीक आहे तर आपण एका मजल्यावरील प्रबलित काँक्रीट मॅसोनरी युनिट बांधकामाचा विचार करूया म्हणून आम्ही CMU च्या बांधकामाकडे पाहत आहोत जेणेकरून तेथे आवश्यक रिइन्फोर्समेंट असल्यास तुम्ही पॉकेट्स मध्ये रिइन्फोर्समेंट प्रदान करू शकता ही एक इमारत आहे ज्यामध्ये लवचिक डायफ्रॅम आहे आणि आम्ही अशी रचना पाहत आहोत जी औद्योगिक सुविधा आहे म्हणून हे औद्योगिक सुविधा म्हणून कठोर असू शकते ते भूकंपाच्या झोन IV मध्ये स्थित आहे आणि आम्ही या विशिष्ट उदाहरणाकडे पाहत आहोत भुकंपाचे विश्लेषण जे विचारात घेतलेल्या इमारतीच्या छोट्या दिशेला समांतर केले जाते तर हे एक साधे बांधकाम आहे ते प्लॅन मध्ये आयताकृती आहे १५ मीटर लांबीचे परिमाण आणि १२ मीटर छोटे परिमाण आणि भूकंप विश्लेषण आता केले जात आहे भूकंपाची आकृती छोट्या दिशेला समांतरीत विचारात घेऊन तर ज्या विशिष्ट उदाहरणासह केवळ स्वतःला परिचित करण्यासाठी तुम्ही योजनेसह उत्तर दिशा चिन्हांकित केलेली पहाल आणि म्हणूनच भिंत BC आणि AD उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भिंती आहेत आणि भिंत CD आणि भिंत AB पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भिंती आहेत भूकंप क्रिया y दिशेने आहे किंवा लहान दिशेला समांतर आहेत त्याचा विचार करता आमच्याकडे या भिंती साठी आणखी एक नामकरण असू शकते चला तर मग भिंत AD आणि भिंत BC कडे प्लेन बाहेरील भिंत आणि भिंत AB आणि भिंत CD कडे प्लेन मधील भिंती म्हणून पाहू म्हणून आम्ही हे नामकरण प्लेन मधील विरुद्ध प्लेन बाहेरील आणि उत्तरेकडील दक्षिणेकडील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भिंती आमच्या गणनांमध्ये वापरत आहोत संरचनेची एकंदरीत उंची ३ मीटर आहे आणि ती एका लवचिक डायफ्राम सह प्रदान केली गेली आहे ठीक आहे समस्ये मध्ये आपल्याला कोणत्या पैलुंचा अंदाज करणे आवश्यक आहे डायफ्रामसाठी डिझाईन बल काय आहेत तर ज्या प्रकारे आपण मॅसोनरी रचनांच्या डिझाईन मध्ये विविध घटकांचे परीक्षण करीत आहोत आम्ही प्रामुख्याने भिंती फ्लेक्झर आणि भिंती च्या शिअर च्या वर्तना कडे लक्ष वेधत आहोत डायफ्राम ही एक अशी गोष्ट आहे जी आपण डायफ्रामसाठी डिझाईन बलाच्या दृष्टिकोनातून खरोखर परीक्षण केली नाही तर तपासणी करण्यासाठी हा योग्य टप्पा आहे आम्ही डायफ्राम च्या डिझाईन बलाचा अंदाज कसा काढू शकतो एक बॉन्ड बीम प्रदान करावा लागतो आम्ही भुकंपाच्या झोन IV कडे पाहत आहोत आणि हा एक अविरत बीम आहे जो छप्पर आणि भिंती दरम्यान छप्पर पातळीवर प्रदान केला आहे जो प्रत्यक्षात एक असा घटक आहे जो बल गोळा करीत आहे आणि त्यांना भिंतीवर प्रसारित करीत आहे म्हणूनच बॉन्ड बीम साठी डिझाईन बल काय आहेत आणि शेवटी आपण लहान भिंती पूर्व आणि पश्चिम भिंत आणि लहान भिंती साठी प्लेन मधील बल काय आहेत याकडे पाहत आहोत ज्यासाठी भिंती A B आणि C D प्लेन मधील शिअर वॉल म्हणून डिझाईन कराव्या लागतील तर ह्या त्या प्राथमिक बाबी आहेत ज्यांचा आम्ही विचार करणार आहोत आपण येथे करीत असलेल्या मूलभूत कल्पना काय आहेत साधेपणा साठी आम्ही भिंतीच्या ओपनिंग्ज् कडे दुर्लक्ष करतो तेथे दरवाजा उघडला जाऊ शकतो तेथे काही व्हेंटिलेटर्स् असू शकतात परंतु साधेपणा साठी मी असे मानत आहे की आम्ही निर्धारित केलेल्या परिमाणांच्या A D A B B C आणि C D मध्ये संपूर्ण भिंतीचे पॅनल पाहत आहोत आम्ही असेही गृहीत धरत आहोत की भिंती आणि छप्पर आणि भिंत आणि पाया च्या दरम्यानची जोडणी पिन्ड् पिन्ड् आहे तर ही अतिरिक्त माहिती आहे जी तुमच्याकडे आहे भिंत आणि पाया दरम्यानच्या इंटरफेस वर तुमच्याकडे डॅम्प प्रूफिंग कोर्स असू शकतो तर सीमा स्थिती पिन केली आहे हे गृहीत धरणे हा स्वीकार्य समज आहे येथे या विशिष्ट प्रकरणात आम्ही लवचिक डायफ्राम पाहत आहोत आणि म्हणूनच भिंतीवर डायफ्रामने दिलेली मर्यादा नगण्य आहे आणि म्हणूनच आम्ही पुन्हा असे म्हणू शकतो की भिंती च्या वरच्या बाजूस भिंती च्या छप्परांची सीमा पिन आहे तर या मूलभूत गृहीतकांसह आपण उपलब्ध असलेल्या इतर परिणामात्मक माहितीकडे पाहणे पुढे चालू ठेवू या भिंतीची उंची ३ मीटर असलेली मानली इमारतीची लांबी लांब बाजू १५ मीटर आहे लहान बाजूची रुंदी B १२ मीटर आहे आणि आम्ही पाहत आहोत तुमची गणना सुरू करण्यासाठी तुम्हाला टेबल वर काही परिमाणांची आवश्यकता आहे तर आपण असे समजू या की भिंतीची जाडी २०० mm पोकळ ब्लॉक्स् काँक्रीट मॅसोनरीचे युनिट्स जाडी मध्ये ० २ मीटर आहे हे देखील तुम्हाला दिलेले आहे की डायफ्रामचे स्वतःचे वजन आणि छतावरील सुपरइम्पोज्ड् भार म्हणून डेड अधिक लाईव्ह भार ९०० Nmm2 च्या समान आहे आम्हाला गणनेसाठी आवश्यक भिंती च्या स्वतःच्या वजनासाठी आम्ही असे गृहीत धरू शकतो की ग्राउटेड काँक्रीट मॅसोनरी युनिट्स् चे युनिट वजन सुमारे २५ kNm2 असेल ते असे आहे जे तुम्ही काँक्रीट साठी वापरतात आणि म्हणून ग्राउटेड पोकळ ब्लॉक्स् पोकळ काँक्रीट ब्लॉक्स् काँक्रीट च्या जवळचे मूल्य मानणे चांगले आहे काँक्रीट मॅसोनरी युनिट्स् चे कॉम्प्रेसिव सामर्थ्य १० MPa म्हणून गृहीत धरले जाते तर या माहितीसह आणि मी मागील स्लाईड मध्ये जा गृहीतकांबद्दल बोललो होतो त्याद्वारे आपण प्रथम काय करावे आम्ही एका स्थित इमारती बद्दल बोलत आहोत एक औद्योगिक इमारत भूकंप झोन IV मध्ये स्थित असलेली म्हणून आम्ही प्रथम डिझाईन बेस शिअर गुणांकाचा अंदाज लावण्यास सक्षम आहोत याबद्दल बोलत आहोत आम्ही ते डिझाईन च्या आधारावरील भूकंपासाठी करु जसे तुम्हाला माहित आहे की संहितेने जास्तीत जास्त मानल्या जाणाऱ्या भुकंपाचे झोन घटक विहित केले आहेत डिझाईन च्या आधारावरील भुकंपासाठी MCE आम्ही झोन घटक घेऊ आणि त्यास २ ने विभाजित केले तर आम्ही Z2 च्या डिझाइनच्या आधारावरील भूकंपाकडे पहात आहोत तर येथे झोन घटक Z ० २४ झोन IV आहे १ चा एक महत्त्वाचा घटक हे टेबल ८ IS १८९३ भाग १ २०१६ च्या संदर्भात आहे आम्ही एका औद्योगिक इमारत महत्त्व घटका कडे पहात आहोत ही एक सामान्य इमारत आहे आणि म्हणून महत्त्व घटक १ आहे प्रतिसाद कपात घटक या बांधकामास मजबुती देण्याचा माझा हेतू आहे तर आपण प्रबलित मॅसोनरीशी संबंधित R घटक प्रदान करू तर मी ३ चा प्रतिसाद कमी करणारा घटक R घेतो आणि हे पुन्हा टेबल ९ IS १८९३ भाग १ २०१६ च्या संदर्भात आहे ठीक आहे तर जर आपल्याला डिझाईन बेस शिअर गुणांकाचा अंदाज लावायचा असेल तर आपल्याला संरचनेच्या कंपना च्या कालावधीचा अंदाज असणे आवश्यक आहे साध्या संहिता आधारित सूत्रांचा वापर करून संरचनेच्या कंपना च्या कालावधीचा अंदाज केला जाऊ शकतो जर मी मूलभूत कंपन कालावधी वापरत असल्यास इतकाच आहे संरचनेचे भुकंपाच्या दिशेतील परिमाण आहे आणि संरचनेची उंची आहे आम्ही संरचनेचा मूलभूत कालावधी ० ०७७ सेकंद म्हणून शोधून काढू शकतो तर तुम्ही अल्प कालावधी ची रचना पहात आहात आणि आम्ही येथे खरोखर साधे विश्लेषण करीत आहोत तर हे खरोखरच समतुल्य स्थिर पद्धत आधारित विश्लेषण आहे आणि ते संहितेने अल्प कालावधी च्या संरचनेसाठी विहित केले आहे जर तुम्ही समतुल्य स्थिर पद्धत वापरत असल्यास नंतर प्रतिसाद स्पेक्ट्रम ची वाढती शाखा प्रवेग प्रतिसाद स्पेक्ट्रम पाहू नका त्याऐवजी असे गृहीत धरा की अल्प कालावधी साठी हे स्पेक्ट्रम प्रवेग पठाराकडच्या मूल्याच्या बरोबरीचे आहे आणि म्हणूनच स्पेक्ट्रल प्रवेग g च्या २ ५ पट मानला जातो तर डिझाईन आधारित भुकंपासाठी बेस शिअर गुणांक Z2 गुणिले २ ५ प्रतिसाद कपात घटक R छेद I ने विभाजित ३ छेद 1 असा गणला जातो आणि मला बेस शिअर गुणांक समान Ah बेस शिअर गुणांक ० १ च्या बरोबरीत या विशिष्ट उदाहरणासाठी मिळतो मला बेस शिअर गुणांक मोजण्यात सक्षम होण्यासाठी भुकंपाचे वजन मोजणे आवश्यक आहे तर दुसरे चरण म्हणजे भुकंपाचे वजन मोजणे आम्हाला या विशिष्ट प्रकरणात जडत्व वस्तुमानाचा अंदाज आवश्यक आहे तर मग आपल्याकडे आधीपासून असलेली माहिती काय आहे आणि आम्ही आणखी कोणती गणना करू शकतो आम्हाला माहित आहे की डायफ्राम पासून आम्ही असे म्हटले आहे की डायफ्राम अधिक सुपरइम्पोज्ड् भाराचे स्वतःचे वजन सुमारे ९०० Nmm2 असते डायफ्राम स्वतःच १५ मीटर x १२ मीटर आहे आणि म्हणून डायफ्रामचे एकूण वजन सुमारे १६२ kN आहे आणि तुम्ही हे येथे पाहू शकता आता ही एक एकल मजली संरचना आहे आणि एकल मजली संरचना आता भुकंपाच्या अधीन आहे तर जडत्व वस्तुमानास हातभार लावणार्या एकूण संरचनेच्या कोणत्या भागाचा तुम्ही विचार कराल म्हणूनच साधारणपणे आम्ही जडत्व बलाची गणना करताना भिंती च्या उंचीच्या अर्ध्या भागाकडे पाहतो खास करून जेव्हा आपण जमिनीच्या मजल्याकडे पाहत आहोत तळमजल्याच्या संरचनेचा आधार थेट जमिनीवर स्थित असतो आणि आम्ही केवळ मजल्या वरील स्वतःच्याच वजनासाठी मोजणी मध्ये संरचनेचा वरचा भाग घेत असतो म्हणून आम्ही या मजल्या साठीच्या जडत्व बलाच्या गणने मध्ये ० ५H घेतो आता आपल्याकडे भिंती भुकंपाच्या कृतीच्या लंब दिशेमध्ये आहेत ज्या प्लेन बाहेरील भिंती आहेत आणि त्या लांब भिंती होत्या संरचनेच्या उत्तर भिंती आणि दक्षिण भिंती बरोबर तर एकूण जडत्व वस्तुमान मोजण्यास सक्षम होण्यासाठी एका क्षणात आपण प्रयत्न करू आणि समजून घेऊ की संरचनेतील भाराचा मार्ग कोणता आहे तर उत्तर भिंत आणि दक्षिण भिंतीचे वजन किती आहे आम्ही भिंती च्या उंचीचा अर्धा भाग घेतो म्हणून ० ५ पट H ० ५ पट येथे ३ मीटर आहे आणि तेथे दोन भिंती आहेत आम्ही भिंतीचे मृत वजन CMU च्या घनतेच्या संदर्भात जसे २५ kNm3 घेतले आहे आणि ० २ भिंतीची स्वतःचीच जाडी आहे १५ भिंतीची लांबी आहे तर उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अर्ध्या भिंतीचे वजन येथे मोजले जाते मग आपल्याकडे एकूण वजन एकंदरीत जडत्व वजन आहे आता आम्ही डायफ्रामचे वजन आणि डायफ्रामवर येणारे सुपरइम्पोज्ड् वजन आणि नंतर भूकंप बलाच्या दिशेने अर्धा भाग लंबवत यांची गणना केली आणि त्याची बेरीज ३८७ kN पर्यंत येते आता हे महत्त्वाचे आहे की मी संरचनेचे भूकंप वजनाच्या गणनेसाठी फक्त डायफ्रामशी संबंधित वजन आणि भिंती भूकंप कृतीच्या दिशेला लंबवत का गृहीत धरल्या आता जर तुम्ही प्रत्यक्षात संरचनेमध्ये भूकंपातील भाराच्या मार्गाकडे पाहिले तर मग आपल्याकडे जडत्व बल उत्पन्न झाले आहे तुमच्याकडे भिंती भूकंपाला समांतर आहेत तुमच्याकडे भूकंपाला लंबवत भिंती आहेत भूकंप बलाच्या दिशेला समांतर भिंती द्वारे उत्पन्न झालेले जडत्व बल ह्या प्लेनमधील भिंती आहेत ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत ज्या पूर्व आणि पश्चिमे च्या भिंती होत्या हे थेट पाया कडे हस्तांतरित केले जाते तर प्लेनमधील या भिंती तळमजल्याच्या प्लेनमधील भिंती हे बल थेट पाया कडे हस्तांतरीत होत आहे तर मी जडत्व बल म्हणजे काय जे डायफ्राम वर येणार आहे याचा अंदाज लावताना हे वापरत नाही तर हेच कारण आहे की प्लेनमधील भिंतीशी संबंधित असलेल्या जडत्व बलाचा वरील गणनेमध्ये विचार केला गेला नाही प्लेन बाहेरील उत्पन्न होणाऱ्या जडत्व बदलांबद्दल काय प्लेनच्या बाहेरील भिंती देखील जडत्व बल उत्पन्न करतात डायफ्राम देखील एक वजन आहे ते काही सुपरइम्पोज्ड् भार देखील वाहून नेतात आणि म्हणून ते एक जडत्व बल उत्पन्न करतात आणि म्हणूनच प्लेन बाहेरील भिंती द्वारे उत्पन्न झालेले जडत्व बल आणि डायफ्राम द्वारे उत्पन्न झालेले जडत्व बल प्लेन मधील भिंतीं च्या माध्यमातून पाया कडे हस्तांतरित केले जातात तर प्लेन मधील भिंतींना प्रत्यक्ष पणे प्रतिकार करणे आवश्यक असलेल्या जडत्व बलाचा अंदाज घेण्यासाठी आपण या स्लाईड मधील गणना केल्या नुसार प्लेन बाहेरील भिंतींच्या आणि डायफ्राम पासून च्या जडत्व बलाचा अंदाज करतो ठीक आहे आता नंतर ते हस्तांतरित केले गेले आहे हे डिझाईन बल आहे कारण भाराचा मार्ग प्लेन बाहेरील भिंतींद्वारे उत्पन्न जडत्व बल बनणार आहे डायफ्रामद्वारे वाहून नेऊन आणि नंतर प्लेनमधील भिंतीकडे स्थानांतरित केला जातो तर डायफ्राम आता स्वतः तयार केलेले जडत्व बल आणि दोन प्लेन बाहेरील भिंती उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भिंत यांच्या द्वारे उत्पन्न जडत्व बलाच्या बेरजे साठी डिझाईन केला जावा तर ते डायफ्राम डिझाईन बल आहे जे नंतर प्लेनमधील शिअर भिंतीवर प्रसारित होत आहे तर तुम्ही डायफ्राम डिझाईन बलाचा अंदाज कसा लावल तुम्ही जडत्त्व बलाचा अंदाज लावला तर ते पुरेसे आहे काय नाही तेथे काही शिफारशी आहेत कारण आता जर तुम्ही बहु मजली संरचना पाहिली तर तुम्ही डायफ्राम डिझाईन बल काय आहे या बद्दलची गणना कशी कराल किंवा जर ती एक मजली संरचना असेल तर ती कशी कार्य करते आमच्या संहितेमध्ये डायफ्राम डिझाईन बलाच्या अंदाजाच्या संदर्भात कोणतेही विशिष्ट तपशील कोणतीही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत म्हणून मी येथे ASCE ७ ०५ चा संदर्भ देईन जे ASCE ७ आहे ते मुळात इमारती आणि इतर रचनांसाठी किमान डिझाईन भार हाताळते ASCE अमेरिकन सोसायटी ऑफ सिविल इंजीनियरिंग आहे तर ASCE ७ काय विहित करते डायफ्राम डिझाईन भूकंप बलाचे चिन्हांकन येथे Fpx असून त्याचा अंदाज लावला जाईल जसे हे समीकरण येथे दिले आहे मग या अभिव्यक्तीत तुमच्याकडे काय आहे तथापि असे सूचित केले गेले आहे की Fpx काहीसा सीमेत आहे खालची सीमा आणि एक वरची सीमा आणि येथे खालची सीमा ASCE द्वारे विहित केली गेली आहे जशी कमी कालावधी च्या संरचनांच्या संदर्भातील स्पेक्ट्रल प्रवेग पातळीच्या २० गुणिले महत्त्व घटक गुणिले w px जो पुन्हा तुम्ही ज्यासाठी गणना करीत आहात त्या डायफ्रामच्या स्तरावरील येऊन मिळणारे वजन आहे ती खालची सीमा आहे आणि वरची सीमा SDS Iw px च्या अंदाजा समान ४० आहे म्हणून मी म्हटल्या प्रमाणे S DS हे अल्प कालावधी च्या संरचनेशी संबंधित स्पेक्ट्रल प्रवेग आहे आता S DS डिझाईन आधारित भूकंप संदर्भात आहे आणि ASCE मध्ये ASCE ७ तो डिझाईन आधारित भूकंप हा जास्तीत जास्त मानल्या जाणाऱ्या भुकंपाच्या दोन तृतीयांश मानला जातो आणि आमच्या संहितेच्या संदर्भात हा फरक आहे आमच्या संहितेमध्ये डिझाईन आधारित भूकंप आणि जास्तीत जास्त मानला जाणारा भूकंप असे संबंधित आहेत डिझाईन आधारित भूकंप हा जास्तीत जास्त मानल्या जाणाऱ्या भुकंपाच्या निम्मा भाग आहे म्हणूनच तो फरक अस्तित्वात आहे तर तुम्हाला त्यास IS संहितेच्या संबंधित रूपांतरित करण्याची आवश्यकता आहे परंतु पुन्हा मी येथे सांगू इच्छितो की स्पेक्ट्रल डिझाईन आणि डिझाईन आधारित भूकंपाशी संबंधित स्पेक्ट्रल प्रवेग आणि ASCE ७ मध्ये जास्तीत जास्त मानला जाणारा भूकंप एका संभाव्य चौकटीतून येत आहे संभाव्य विचार IS संहिता १८९३ मध्ये त्याचा संभाव्य आधार नाही म्हणून काटेकोरपणे बोलायचे आहे तर एक ते एक सहसंबंध शक्य नाही तथापि IS संहितेच्या संदर्भात देखील आपल्याकडे वरच्या सीमा आणि खालच्या सीमा असू द्या आणि वरच्या सीमेला Z च्या ७५ गुणिले I महत्त्व घटक गुणिले w p x डायफ्रामला x च्या पातळीवर येऊन मिळणारे वजन आणि त्याच प्रमाणे F p x किमान ३५ टक्के आहे तर त्याद्वारे आम्ही आमच्या बाबतीत Fpxmax आणि Fp xmin म्हणजे काय आहे याचा अंदाज घेण्यास आणि त्यास F px मूल्याशी तुलना करण्यास सक्षम होऊ जे एका पातळीवरील डिझाईन शिअर बलाच्या आधारावर अंदाजीत केले आहे आणि जे i च्या पातळीवरील येऊन मिळणारे वजन व एका पातळीवर डायफ्रामला येऊन मिळणारे वजन जेथे डायफ्राम बलांची गणना केली जाते यांचा गुणाकार आहे या विशिष्ट प्रकरणात डायफ्राम डिझाईन भूकंप बल F px म्हणून ० १ मिळते आणि ० १ गुणिले जडत्व बल ३८७ आपल्याला सुमारे ३८ ७ kN देते तुम्ही पाहत असलेले हे मूल्य ० १ आहे आणि ते वरच्या सीमा आणि खालच्या सीमा ० ०८४wp आणि ० १८wp दरम्यान आहे आणि म्हणूनच आपण थेट अभिव्यक्ती मधून मिळणारे मूल्य घेऊ शकतो आता ३८ ७ kN डायफ्राम शिअर बल आहे जे नंतर दोन शिअर भिंतींवर हस्तांतरित केले जाईल आपल्या प्लेन मधील भिंती ज्यांची लांबी १२ मीटर आहे आणि म्हणूनच प्रति मीटर लांबीचे शिअर बल आपल्याकडे २ भिंती आहेत २ ने विभाजित ३८ ७ किलो न्यूटन गुणिले १२ मीटर जी लांबी आहे आणि म्हणूनच आम्ही सुमारे १ १६ किलो न्यूटन मीटर असलेल्या प्रति मीटर लांबी च्या एका शिअर बला कडे पाहत आहोत ठीक आहे तर ते शिअर बल आहे तर तो समस्येचा पहिला भाग होता ज्याचा आपण अंदाज लावला होता वर येणारे शिअर बल काय आहे ज्याच्यासाठी डायफ्राम डिझाईन केली जाणार ते शिअर बल काय आहे आणि प्लेन मधील भिंतीवर येणारे शिअर बल काय आहे डायफ्रामद्वारे उत्पन्न होणारे जडत्व बल आणि प्लेन बाहेरील भिंतींच्या कारणामुळे आता त्याचा अंदाज केल्यावर आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया जे मुळात आहे डायफ्राम आणि प्लेन बाहेरील भिंतींद्वारे हे शिअर बल कसे उत्पन्न झाले एकत्रित करून आणि प्लेन मधील भिंतीकडे पाठविले जाते तर मूलतः या दोन प्रतिकार करणाऱ्यांच्या मध्ये तुमच्याकडे आहे एक जी मागणी तयार करते आणि दुसरी जी प्रतिकार यंत्रणा असणार आहे जी प्लेन मधील भिंत आहे तुमच्याकडे एक कलेक्टर घटक असणे आवश्यक आहे जो आमचा बॉन्ड बीम आहे याला जीवा बीम म्हणून देखील संबोधिले जाते म्हणून येथे आम्हाला जीवेचा बीम असलेले कलेक्टर घटक डिझाईन करणे आवश्यक आहे तर प्लेन बाहेरील भिंती द्वारे जडत्व बल उत्पन्न होते आहे आणि भिंती च्या डायफ्राम जोडणी द्वारे डायफ्राम प्लेन मधील भिंतींना हस्तांतरीत होत आहे आणि भिंतीची डायफ्राम जोडणी आता जीवा बीम आहे तर आपण कशाबद्दल बोलत आहोत आपल्याकडे इमारत डायफ्राम लांबी L आणि रुंदी B आहे आणि हे छोट्या दिशेने भुकंपाच्या अधीन आहे आणि डायफ्राम डीफाॅर्म होणार आहे जेव्हा डायफ्राम डीफॉर्म होतो तेव्हा आपल्याकडे लवचिक डायफ्राम डिफॉर्मिंग असेल याचा अर्थ कलेक्टर घटक जो बॉंड बीम आहे जो परिघीय भिंती च्या सर्व बाजूने चालू असणारा जीवा बीम आहे जे प्लेनच्या बाहेरील भिंतींच्या भुकंपाच्या कृतीच्या दिशेवर अवलंबून ह्या भिंती असतील कारण डीफॉर्मेशन मुळे हा जीवा बीम टेन्शन च्या अधीन येईल तथापि विरुद्ध दिशेतील जीवा बीम कॉम्प्रेशन च्या अधीन जाईल म्हणून तुम्ही डायफ्रामला एक डीप बीम म्हणून पाहू शकता जसे की ते विकृत होते तुमच्याकडे आहे ते प्लेन आहे आणि जेव्हा ते डीफॉर्म होते तेव्हा त्याला एका काठावर टेन्शन येते आणि दुसऱ्यावर कॉम्प्रेशन असते आणि हे टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव बल काय आहेत याचा अंदाज घेण्यासाठी आपण काही सरली कृत धारणा बनवू शकतो आणि मग तेच डिझाईन बल आहे ज्यासाठी जीवेचे बीम जे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भिंतीवर स्थित आहे त्यास अधीन केले आहे तर हे डिझाईन बल बनते ज्याचा वापर आम्ही प्लेन बाहेरील बेंडींग च्या दिशेने जीवेच्या बीम डिझाईन साठी वापरू तर आपण तेच करत आहोत बॉन्ड बीम मधील जीवेच्या बलांनी गणना करत आहोत आणि हे कसे होणार आहे जसे मी म्हटल्या प्रमाणे आम्ही ते शिअर बल घेत आहोत जे डायफ्रामने घेण्यासाठी डिझाईन केले आहे डायफ्राम ने घेण्यासाठी डिझाईन केलेले आहे ते शिअर बल घ्या आणि मग डायफ्रामच्या स्वतःच्याच डीफॉर्मेशन मुळे जीवे मध्ये उत्पन्न होणाऱ्या मोमेंटची गणना करा तर डायफ्रामच्या दर्शनी भागा वरील वितरित शिअर बल आम्ही डायफ्रामचे डिझाईन बल ३८ ५ kN म्हणून आणि डायफ्रामची लांबी L भूकंप कृतीच्या दिशेला लंबवत जी १५ मीटर आहे यांची गणना केली तर वितरित शिअर बल w s १५ ने विभाजित ३८ ७ या शिवाय काहीच नाही जे २ ५८ किलो न्यूटन प्रति मीटर आहे तर आता आपण हे डायफ्राम पाहूया जो वाकत आहे एक समान वितरित भार डायफ्रामच्या प्लेनमध्ये कार्यरत आहे आणि डायफ्राम वाकत आहे तुमच्याकडे डायफ्राम साठी बेंडींग मोमेंट असेल आणि तुमच्याकडे डायफ्राम साठी शिअर बल असेल आता आम्ही बेंडींग मोमेंट आणि शिअर बलाचा अंदाज करू शकतो आणि हे ते आहे ज्याला जीवेचा बीम अधीन असणार आहे तर एक समान वितरित भार पॅराबोलिक वितरण मध्यभागची अधिकतम बेंडींग मोमेंट त्याचप्रमाणे तुमच्याकडे जीवे च्या बीमवर कार्य करणारे शिअर बल असेल अशा बीमवर जो असणार आहे म्हणून मोमेंट हे जीवे च्या बीमवर कार्य करणारे कॉम्प्रेशन बल आणि टेन्शन बला शिवाय काही नाही आणि म्हणूनच आम्ही म्हणून कॉम्प्रेशन बल किंवा टेन्शन बलाचा अंदाज करू शकतो जे की तुम्हाला येथे मिळत आहे आम्ही कॉम्प्रेशन बल किंवा टेन्शन बलाचा ६ ०५ kN च्या इतका अंदाज लावतो हा जीवेचा बीम ६ ०५ kN चे कॉम्प्रेशन किंवा टेन्शन बल वाहून नेण्यास सक्षम असण्यासाठी डिझाईन केला जावा आम्ही HYSD बार प्रदान करण्याकडे पहात आहोत आणि म्हणूनच स्टील चा परवानगी योग्य टेन्साईल स्ट्रेस २३० MPa आहे Fs २३० MPa आहे म्हणूनच जीवा बीम मधील ६ ०५ किलो न्यूटन चे टेन्शन किंवा कॉम्प्रेशनचा प्रतिकार करण्यासाठी स्टील च्या क्षेत्रफळाची गणना येथे केली जाते A s t सुमारे २६ ३ mm2 काढला जातो आम्ही २ बार २ १० mm बार प्रदान करत आहोत आम्ही आणि जसे तुम्ही पाहू शकता भूकंप क्रियेच्या दिशानिर्देशानुसार आमच्याकडे टेन्शन विकसित किंवा कॉम्प्रेशन विकसित होईल तर २ बार पुरेसे आहेत परंतु तुम्ही या उलट घेऊ शकता आणि म्हणूनच तुम्ही बीमच्या स्वतःच्या आडव्या छेदाच्या प्रत्येक दर्शनी भागावर २ देत आहात तर आपल्याकडे जीेवेच्या बीमच्या आडव्या छेदामध्ये ४ बार असतील तर जोपर्यंत जीवेच्या बीमचे डिझाईन संबंधित आहे तोपर्यंत ते आहे आता आपल्याला जास्तीत जास्त डायफ्राम शिअरकडे पहावे लागेल पुन्हा आम्ही मुळातच डायफ्रामला एक साधा बीम म्हणून मानत आहोत आणि हे ते शिअर बल आहे जे भिंती च्या शीर्षस्थानी हस्तांतरीत होत असून वितरित बल ws गुणिले लांबी १५ मीटर भागिले २ याशिवाय काही नसून वरचे शिअर बल आहे भिंतींच्या शीर्षस्थानावर हस्तांतरित होणारे शिअर बल आता जास्तीत जास्त युनिट डायफ्राम शिअर युनिट डायफ्राम शिअर v मुळात खोली द्वारे विभाजित केलेल्या शिअर बलाच्या समान असेल छोटी दिशा जी डायफ्राम भाराच्या दिशेला १२ मीटर समांतर आहे तर w s गुणिले L भागिले २ गुणिले B म्हणजे युनिट डायफ्राम शिअर बल आहे जे आम्ही प्रत्यक्षात पहात आहोत प्लेनमधील भिंतीवर येत आहे पूर्व आणि पश्चिमेच्या भिंती आता ही खात्री करणे आवश्यक आहे की डायफ्राम आणि बॉन्ड बीम दरम्यानची जोडणी शिअर सामर्थ्याच्या याप्रमाणात हस्तांतरित करण्यासाठी पुरेशी आहे ते अयशस्वी न होता डायफ्राम बल प्लेनमधील भिंतींना हस्तांतरित करण्यास सक्षम असावे अन्यथा तुमच्याकडे बलांचे प्लेनमधील भिंतीकडे आणि मग पायाकडे हस्तांतरण होणार नाही तर ही एक तपासणी आहे जी करणे आवश्यक आहे तर पूर्व पश्चिम भिंती वरील डिझाईन शिअर बल पूर्व पश्चिम भिंती किंवा लहान भिंती मधील एकूण डिझाईन शिअर बल आम्हाला एकूण भुकंपाचे वजन मोजणे आवश्यक आहे तर आता तुमच्याकडे पूर्व पश्चिम भिंतीचे वजन आहे तर पूर्वेकडील भिंतीच्या भागाचे वजन पुन्हा आपण निम्मी उंची बोलत आहोत ३ मीटरचे अर्धे आम्ही उत्तर दक्षिण भिंतीच्या भागाचे वजन घेत आहोत डायफ्रामचे वजन आणि सुपरईम्पोज्ड् भार जडत्त्व बल जे प्लेनमधील भिंतीवर येत असलेल्या जडत्त्व बलाला पूर्ण बनवते तर या प्रकरणातील एकूण भुकंपाचे वजन पूर्व पश्चिम भिंत अधिक उत्तर दक्षिण भिंतीचा घटक अधिक डायफ्रामचे वजन एकूण ५६७ kN प्लेनमधील भिंतीवर येते भुकंपाचे बल येथे भुकंपाचे वजन म्हणून ५६७ गणले आहे भूकंपाचा गुणांक डिझाईन भूकंप गुणांक ० १ गुणिले ५६७ आहे आणि ५६ ७ kN हे भुकंपाचे बल आहे जे प्लेनमधील भिंतीवर जात आहे या स्तरावरील शिअर बलासाठी आम्हाला प्लेनमधील भिंती डिझाईन करण्याची आवश्यकता आहे म्हणूनच शिअर स्ट्रेसची पातळी आहे या पद्धतीने आम्ही अंदाज केलेले शिअर बल ५६ ७ kN १२ मीटर लांबी च्या २ भिंतींनी आणि २०० च्या आडव्या छेदाने विभाजित जे आम्ही CMU ब्लॉक्स् साठी गृहीत धरले आहे आणि म्हणूनच आम्ही येथे अंदाजित केलेला शिअर स्ट्रेस एक सरासरी शिअर स्ट्रेस आहे जो ० ०१२ MPa इतका आहे जो खरोखर खूप कमी आहे तर एक गोष्ट जी करता येईल ज्या अर्थी आपण पाहत आहोत ती म्हणजे शिअर स्ट्रेस काहीसा खूपच कमी आहे परंतु तुम्ही परत जाऊ शकाल आणि म्हणाल की मी एक प्रतिसाद कमी करण्याचा घटक ३ वापरला आहे ते गृहीत धरून मी एक प्रबलित मॅसोनरी बांधकाम पाहत आहे आता जर मी हे प्रबलित नसलेली मॅसोनरी बांधकाम म्हणून डिझाईन केले तर अर्थात NBC द्वारे विहित केलेले किमान स्टील प्रदान करून नंतर मी प्रतिसाद कमी करण्याच्या घटका चा ३ चा वापर करू शकत नाही मला ते बदलावे लागेल परत येऊन आणि शिअर स्ट्रेस काय आहे हे पहावे लागेल आणि समस्येसाठी शिअर स्ट्रेस परवानगी असलेल्या शिअर स्ट्रेस पेक्षा कमी आहे का ते तपासावे लागेल तर आम्हाला अंतिम टप्प्यात शिअर च्या भिंतीची पर्याप्तता लहान भिंती तपासण्याची आवश्यकता आहे तर जास्तीत जास्त शिअर स्ट्रेस आम्ही मागील स्लाइड मध्ये सरासरी शिअर स्ट्रेसची गणना केली जास्तीत जास्त शिअर स्ट्रेस सुमारे सरासरी शिअर स्ट्रेस पेक्षा १ ५ पट असतो आणि म्हणूनच ० ०१८ MPa जास्तीत जास्त शिअर स्ट्रेस अपेक्षित आहे आता आपण अशा परिस्थिती कडे पाहूया जेथे आम्ही कोणतेही वेब शिअर रिइन्फोर्समेंट देत नाही स्वीकार्य शिअर स्ट्रेस काय असेल जर तुम्हाला भिंतीच्या M V d गुणोत्तर प्रसर गुणोत्तरांवर आधारित नियम आठवत असतील स्वीकार्य शिअर स्ट्रेस fv काय आहे याचा अंदाज आम्ही लावू शकतो हे मोमेंट ते शिअरचे प्रमाण आणि मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्याचे फंक्शन आहे तर स्वीकार्य शिअर स्ट्रेसची गणना केली आहे आमच्याकडे या प्रकरणात जास्तीत जास्त परवानगी असलेल्या शिअर स्ट्रेसचा सुद्धा अंदाज आहे आणि स्क्वॅट भिंती करिता जी भिंत आहे ती ३ मीटर उंचीची आणि एका बिंदूची आणि लांबीत १५ १२ मीटर आहे आम्ही दिलेल्या MVd गुणोत्तरासाठी अनुमत शिअर स्ट्रेस काय आहे आणि जर तुम्ही रिइन्फोर्समेंट प्रदान करणार असाल कमीत कमी रिइन्फोर्समेंट प्रदान केली जाणार असे गृहीत धरून वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान केली जाणार नसताना अनुमत स्ट्रेस काय आहे याची गणना करतो आमच्याकडे आहे ती आहे कारण ती एक स्क्वॅट भिंत आहे आमच्याकडे पुरेसा अनुमत शिअर भिंती तील शिअर स्ट्रेस आहे तथापि महत्तम शिअर स्ट्रेस काहीसा कमी आहे fmax fv पेक्षा कमी आहे म्हणून विभाग शिअर मध्ये सुरक्षित आहे तर दुसरी गोष्ट जी आपण देखील पाहणे आवश्यक आहे ती म्हणजे मी असे सांगितले की बॉंड बीम आणि भिंती दरम्यानची जोडणी प्लेनमधील भिंतीमध्ये महत्त्वाची आहे परंतु बॉंड बीम डायफ्राम बॉंड बीम आणि प्लेन बाहेरील भिंतीची जोडणी देखील महत्त्वाची आहे आणि म्हणूनच स्ट्रक्चरल मॅसोनरीच्या भिंती वरील लवचिक डायफ्रामच्या अँकरेज ची अपयशासाठी तपासणी केली पाहिजे जर ते अयशस्वी झाले तर तुम्हाला एक अशी स्थानिक यंत्रणा मिळेल जी तुम्हाला टाळायची आहे तुम्हाला डिझाईन च्या उद्देशाने एक सर्वंकष यंत्रणा तयार करायची आहे कारण शेवटी तुम्ही संपूर्ण संरचनेपासून प्लेनमधील भिंतीवर शिअर स्ट्रेसचा संबंध लावत आहात तर हे तपासणे आवश्यक आहे आणि अकाली अपयश येणार नाही याची खात्री करण्यासाठी तूम्हाला पुरेसे अँकरेज आकार आणि संख्या प्रदान करावी लागेल म्हणूनच प्रत्येक अँकर साठी डिझाईन बल येथे आले पाहिजे आणि पुरेसे डिझाईन केलेले आणि तपशीलवार असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे तर ते पहिले स्पष्टीकरणात्मक उदाहरण आहे आम्ही मुळात त्याकडे पाहिले डायफ्राम आकर्षित करेल असे भूकंप बल काय आहे ते प्लेनवरील भिंतीवर किती व कसे हस्तांतरित होते ते आहे तेथे कलेक्टर बीम कलेक्टर किंवा जीवेचा बीम चित्रात येतात आम्हाला त्यांची डिझाईन करण्याची आवश्यकता आहे ते आहेत जसे की अपेक्षित जीवेचे टेन्शन किंवा जीवेचे कॉम्प्रेशन अंतर्गत पुरेसे कामगिरी करतील